तर आपण टायमिंग क्लोजरTiming Closure वर चर्चा चालू ठेवतो या व्याख्यानमालेत हे स्टॅटिक टाईम अनालयसिस कसे कार्य करते याबद्दल आपण काही तपशीलवार चर्चा करणार आहोत आता शेवटच्या व्याख्यानमालेत आपण काय नमूद केले ते आठवा स्टॅटिक टाईम अनालयसिस हे एक सॉफ्टवेअर साधन आहे ज्याचा उपयोग आपण कॉम्बिनेशनल सर्किट नेटलिस्ट मधील सर्वात वाईट प्रकरणातील विलंबाचा अंदाज घेऊ शकता तर हे सर्किट निव्वळ यादीतील डिझाईन मधील वेळेचे उल्लंघन शोधण्यासाठी हे विश्लेषण फार उपयुक्त आहे तर आपण पुढील चरणात जाऊ आणि त्या उल्लंघन दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू तर आपण या व्याख्यानासह पुढे जाऊ येथे आपण सुरुवातीस जे काही बोलतो ते म्हणजे आपण असे म्हणतो की जवळजवळ सर्व डिजिटल आयसी एक सिंक्रोनस फायनाईट सेट मशीन आहेत आपण हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूया तर एक परिष्कृत सेट मशीन कसे दिसते प्रथम ते पाहू तर कोणतीही फायनाईट सेट मशीन याचा अर्थ सिंक्रोनस अनु क्रमिक सर्किट खालीलप्रमाणे मॉडेल केले जाऊ शकते तर आपल्याकडे एक कॉम्बिनेशनल सर्किट आहे आपल्याकडे फ्लिप फ्लॉप चा एक सेट आहे तर मी त्यांना स्वतंत्रपणे दर्शवित आहे तर काही प्राथमिक माहिती येत आहेत ही प्राथमिक माहिती आहे काही प्राथमिक आउटपुट पीओ बाहेर येत आहेत काही आउटपुट फ्लिप फ्लॉप च्या इनपुट वर जात आहेत म्हणून आपण याला पुढचे स्टेट म्हणतो आणि त्याला आपण सध्याचे स्टेट PS असे म्हणतो आणि एक क्लॉक आहे जे फ्लिप फ्लॉप ला फीडिंग देईल तर सामान्यत या मॉडेल मध्ये असे गृहीत धरले जाते की क्लॉक हे पेरियॉडिक सिग्नल आहे जे यासारखे असते समजा ते क्लॉक च्या पॉसिटीव्ह एज वर चालले आहे म्हणून येथे क्लॉक च्या प्रत्येक पॉसिटीव्ह एज वर आणि येथे या अवस्थेत बदल घडतात तर स्टेट बदलांचा काय अर्थ आहे हे क्लॉक अस्तित्त्वात आल्यानंतर आपल्याला एक विशिष्ट नमुना पाहायला मिळेल या नंतर असे समजा कॉम्बिनेशनल सर्किट मधील इनपुट स्थिर आहेत पीआय येत आहे हा पीएस देखील स्थिर आहे तर कॉम्बिनेशनल सर्किटला थोडा डील होईल त्या विलंबानंतर ते कॉम्पुटिंग केले जाईल पीओ आणि एनएस आणि जेव्हा पुढची एज येते तेव्हा हे एनएस आधीपासूनच फ्लिप फ्लॉप च्या इनपुट वर असते तर जेव्हा पुढचे क्लॉक येईल तेव्हा ही एनएस संचयित होईल आणि आता पुढच्या सायकल साठी ती पीएस होईल तर अशाप्रकारे हे पुढे जात आहे आणि पुन्हा या क्लॉक चा कालावधी केवळ कॉम्बिनेशनल सर्किट डीले च नव्हे तर या फ्लिप फ्लॉप ची काही वैशिष्ट्ये देखील ठरवली जातील हा सेटअप आणि होल्ड टाईम चा सेटअप करा आणि बरोबर ठेवा आता एखाद्या कॉम्बिनेशनल सर्किट चे हे मॉडेल देखील व्यक्त केले जाऊ शकते जसे की आपण वेळेत नोंदणी रद्द करत आहात समजा मी हे इनपुट घेतो जे मी अनुक्रमे येत आहेत प्रथम I1 नंतर I2 नंतर I3 आणि नंतर I4 असे समजू आता या मॉडेल मध्ये ते प्रत्येक पुनरावृत्ती मध्ये अनुक्रमे येत आहेत मी एक इनपुट वापरत आहे आणि पुढची स्टेट सध्याची स्थिती बनत आहे मग मी I2 लागू करतो नंतर I3 नंतर I4 वगैरे आता कधीकधी केवळ विश्लेषणाचे मॉडेलिंग करण्यासाठी असते प्रत्यक्ष सर्किट प्राप्तीसाठी नसते आम्हाला एनरोलिंग नावाची प्रक्रिया करावी लागू शकते तर ही पुनरावृत्ती केलेली रचना आपण अनरोल करू उदाहरणार्थ मी ते वेळा अनरोल केले तर मी येथे असे म्हणतो की हे I1 आय 2 आय 3 हे 3 3 3 त्याच वेळी लागू केल्यासारखे आहेत जे आपण विभाजित करत आहोत आणि मी या आकृतीमध्ये दर्शविले आहे तर येथे प्रत्यक्षात आपण वेळेत 3 वेळा सर्किट अनरोल केले तर जर तुम्हाला तेच सर्किट दिसत असेल तर आपण ते 3 वेळा अनरोल केले आहे तर प्रथम प्रत त्याचे आउटपुट फ्लिप फ्लॉप वर जाते त्याचे आउटपुट दुसर्या अनरोल वर येते आउटपुट फ्लिप फ्लॉप वर जाते हे आउटपुट तिसर्या कॉपीला येते मी जे दर्शविलेले नाही ते येथे आहे की इनपुट I1 येथे येत आहे इनपुट आय 2 येथे येत आहे इनपुट आय 3 येत आहे तर येथे एका क्लॉक मध्ये आपण मागील सर्किट मधील 3 क्लॉक ंचे कार्य करीत आहोत आता या प्रकारचे अनरोलिंग आपण एकत्रित सर्किट मधील डीले संबंधित गोष्टी हस्तगत करण्यासाठी करतो आणि क्लॉक च्या काठावर त्याचा कसा प्रभाव पडू शकतो तर केवळ त्या विश्लेषणासाठी आम्हाला कधीकधी अनुक्रमिक सर्किटची नोंदणी रद्द करावी लागू शकते म्हणून जेव्हा आपण दिलेल्या डिझाईन मध्ये आपल्याकडे जास्तीत जास्त क्लॉक च्या फ्रेकेंसी बद्दल आपण बोलतो तेव्हा अशा 3 गोष्टी असतात ज्या आपण शक्यतो नियंत्रित करू शकतो आता हे सेटअप वर अवलंबून आहे आणि मी असे नमूद केले आहे की सेटअप आणि होल्ड टाइम्स असे काहीतरी आहे जे आपण गृहित धरू शकतो की आपण नियंत्रित करू शकत नाही कारण आपण आधीच काही तंत्रज्ञानच्या लायब्ररीतून हे स्टोरेज सेल निवडत आहोत जे आधीपासून डिझाईन केलेले आहेत आणि प्री डिझाईन चा अर्थ सेटअप आणि होल्ड टाइम्स आधीच निर्दिष्ट केलेला आहे म्हणूनच मी एक डिझाईन र म्हणून हा सेटअप वेळ जास्त किंवा कमी करू शकत नाही किंवा होल्डचा कालावधी जास्त किंवा कमी करू शकत नाही परंतु ज्या पॅरामीटर्ससह आपण आजूबाजूला खेळू शकतो ते म्हणजे आपण गेट वरील डीले नियंत्रित करू शकतो तर आपण एक गेट छोटा बनवू शकतो गेट मोठा बनवू शकतो हे गेट ट्रान्सिशन मुळे सिग्नल च्या डीले शी संबंधित आहे गेट ट्रान्झिशन म्हणजे जेव्हा गेट दिले जाते तेव्हा जेव्हा एखादा इनपुट 0 ते 1 किंवा 1 ते 0 पर्यंत बदलतो तेव्हा गेटचे आउटपुट किती वेळ दर्शवितो की ट्रान्सिशन संदर्भात गेट डीले हे ट्रान्सिशन होते त्याचप्रमाणे वायर डीले जो इंटरकनेक्टिंग वायरसह सिग्नल प्रसारांशी संबंधित आहे म्हणून आपण पुन्हा पाहिले की आपण वायर डीले नियंत्रित करू शकतो जसे की आपण बफर घालून वायरला डीले कमी करू शकतो प्रयत्न करू शकतो आणि लहान बनवू शकतो परंतु कधीकधी आपल्याला वायर आणखी लांब करायची इच्छा असू शकते डीले वाढवावा हा स्केव समायोजित करण्यासाठी क्लाॅक नेट रोऊटिंगकरण्यासाठी आम्हाला एक वायर कमी करावा लागेल तर मग आपल्याला स्नॅकिंगअसे काहीतरी काही प्रकारचे झिग झॅग प्रकारचा मार्ग करावे लागेल जेणेकरून संपूर्ण लांबी वाढेल आणि डीले संतुलित होईल आणि तिसरे अर्थात क्लॉक स्केव असे काही तरी जे जास्तीत जास्त क्लॉक वारंवारता आणि क्लॉक तील स्केव देखील निश्चित करते जे डिझाईन वर अवलंबून असते तर आपल्याकडे खूप चांगल्या क्लॉक च्या स्केव सह एक डिझाईन असू शकते काही डिझाईन साठी हे अगदी लहान आहे जेथे ते जास्त प्रमाणात असू शकते आता या वेळेचे अंदाज बांधण्यासाठी या गेट वरील डीले आणि वायर डीले याचा अंदाज घेण्यासाठी आपण ज्या काळासाठी दुर्लक्ष करीत आहात त्या क्लॉक तील स्केव तर आपण एक प्रक्रिया करतो ज्याला स्टॅटिक टाईम अनालयसिस म्हणतात म्हणूनच या विश्लेषण मध्ये आपण असे गृहीत धरले आहे की गेट आणि वायर डीले च्या तुलनेत क्लॉक स्केव नगण्य आहे क्लॉक स्केव चा आपण स्वतंत्रपणे विचार करू म्हणून एकदा जेव्हा क्लॉक नेटवर्क डिझाईन केले तयार केले गेले तर मग आपण केवळ क्लॉक तील स्केव ज कडे पाहू आणि आवश्यकते नुसार त्यास समायोजित करू परंतु आपण स्टॅटिक टाईम अनालयसिस करत असताना आपण फक्त गेट डीले आणि वायर डीले पाहतो स्थिर प्रक्रिया काय आहे हे पाहूया ही प्रक्रिया प्रत्यक्षात काय करते स्टॅटिक टाईम अनालयसिस आपण लक्षात घेतलेला प्रथम पॉईंट तो अनुक्रमित सर्किट साठी नव्हे तर केवळ कॉम्बिनेशनल सर्किट साठी कार्य करतो तर ती 2 स्टोरेज किंवा फ्लिप फ्लॉप टप्प्यामध्ये दिलेल्या यादीचा भाग घेते हे एक पूयर कॉम्बिनेशनल सर्किट आहे सर्वात वोर्स्ट केस डीले चा अंदाज आहे साधारणपणे ते असेच आहे तर मी या प्रक्रियेसाठी जे दृष्टांत देत आहे येथे एकत्रित तर्कशास्त्र थेट सायक्लीक ग्राफ म्हणून व्यक्त केले जाईल डायरेक्ट साइक्लिक ग्राफचा अर्थअसा ग्राफ जेथे प्रत्येक एजवर बाण असतो तो सिग्नल ट्रान्सिशन ची दिशा दर्शवतो आणि तेथे कोणताही अभिप्राय नसतो निर्देशित सायकल नसतो निर्देशित अॅसायक्लिक म्हणजे सायकल नसते तर आपण अशा उदाहरणाचा विचार करूया आपण हे सर्किट स्वतंत्रपणे काढू या आपण घेतलेला हा एक सोपा कॉम्बिनेशनल सर्किट आहे तर इनपुट ला त्याला a b आणि c असे नाव द्या हे x आहे हे गेट y आहे हे z आहे हे w आहे आणि आउटपुट f आहे तर आपण येथे असे गृहित धरत आहोत या सर्किट च्या उदाहरणाच्या संदर्भात आपण फक्त स्टॅटिक टाईम अनालयसिस स्पष्ट करू समजा मी वेळेचा प्रवेश पाहतो हे माझे वेळेचे प्रतिनिधित्व करते 0 च्या समान तर आपण असे समजू की येथे a b आणि c वर काही सिग्नल ट्रान्सिशन आहेत तर आपण असे गृहित धरत आहोत की 0 0 च्या बरोबरीने सिग्नल मध्ये ट्रान्सिशन चालू आहे b येथे हे 1 ते 0 किंवा 0 ते 1 असू शकते काही फरक पडत नाही मी फक्त 1 0 ते 1 दर्शवित आहे b येथे ते आहे किंवा 0 वर देखील आहे आणि दुसरे टाईम स्केल असे म्हणतो की हे थोड्या वेळाने 0 आहे तर c मध्ये ट्रान्सिशन थोड्या वेळाने चालू आहे आपण नेहमीच हे पाहू शकता कारण a b c आधीच्या काही सर्किट मधून येत आहे तर हे आवश्यक नाही की एकाच वेळी सर्व इनपुट स्थिती बदलतील तर पहिली गोष्ट म्हणजे स्थिर वेळेच्या विश्लेषणामध्ये आम्हाला असे सांगून प्राथमिक निविष्ठा सांगाव्या लागतील की जेव्हा निविष्ट ट्रान्सिशन किंवा स्थिती बदलत असतात तर या उदाहरणात जर आपण पाहिले तर येथे आपण हे a b c असे गृहित धरत आहात हे इनपुट मी त्यांना 0 0 आणि 0 6 असे दर्शवित आहे हे इनपुट मध्ये सिग्नल ट्रान्झिशन योग्य वेळी झाल्याचे सूचित करते आपण गृहित धरत असलेल्या आणखी काही गोष्टी आहेत ज्या मी आतून दर्शविलेल्या या प्रवेशद्वारांचे काही डीले गृहीत धरत आहोत x 1 2 2 आणि 2 डीले पहा तर हे लक्षात घ्या आणि या आकृत्याला डील 1 देखील आहे हे 2 आहे हे 2 आहे आणि हे 2 आहे इतकेच नाही तर आपण या आकृतीवर देखील भाष्य करीत आहोत इंटरकनेक्शन वायर्सचे डीले काही युनिट्स मध्ये हे 0 15 0 1 असे दर्शवित आहेत तर मी यासारखे डीले देखील दर्शवित आहे तर हा डीले 0 1 आहे हा डीले 0 15 आहे हे 0 1 हे 0 2 आहे हे x 2 आहे हे 0 1 आहे x 2 हे 0 3 आहे हे 0 25 आहे आणि आउटपुट लाइन डीले 0 2 आहे तर हे आपल्या स्टॅटिक टाईम अनालयसिस साधनाचे इनपुट असेल म्हणून मी केवळ हेच निर्दिष्ट करत नाही परंतु 0 0 आणि 0 6 वेळा इनपुट आगमन निर्दिष्ट करते तर मी इनपुट अररिवाल टाईम ा निर्दिष्ट करते मी गेट वरील डीले निर्दिष्ट करतो मी वायर डीले निर्दिष्ट करतो आता आपण समजू शकता की आपण आधीच काही प्लेसमेंट केले असल्यास आपण वायर्सच्या डीले चा वास्तविक अंदाज प्रदान करू शकता तर असे गृहित धरले जाते की आधीच प्लेसमेंट पूर्ण झाले आहे आपणास इंटरकनेक्शन वायर च्या डीले चे काही चांगले उपाय आहेत की आपण हे स्टॅटिक टाईम अनालयसिस करत आहात आता पुढची पायरी म्हणजे हे डायरेक्ट अॅसायक्लिक ग्राफ म्हणून मॉडेल करणे तर या आलेखात प्रत्येक इनपुट आणि आउटपुट साठी एक पॉईंट तसेच प्रत्येक लॉजिक गेट साठी उजवीकडे एक पॉईंट असेल म्हणूनच आपण डमी सोर्स नोडचा परिचय दिला जिथून प्रत्येक इनपुट ला एक एज असेल आणि लॉजिक गेट पॉईंट वर डीले सह लेबल दिले जातील आणि निर्देशित एज वायर डीले सूचित करतात तर पुढे काय होईल हे या उदाहरणात पाहू या या प्रकरणात आपण फक्त कार्य करण्याचा प्रयत्न करूया तर येथे इनपुट a b c आहेत तर मी कंसातील डील देखील दर्शवित आहे तर प्रायमरी इनपुट मध्ये कोणताही डीले होणार नाही ही प्रायमरी इनपुट आहेत आणि मी एक डमी व्हर्टेक्स सादर केले आहेत प्राथमिक प्रवृत्तिच्या प्रत्येक बाजूला एक एज असेल म्हणून मी असे समजतो की डीले 0 0 आणि 0 6 आहेत कारण 0 6 वाजता अररिवाल टाईम आहे आणि b पासून x पर्यंत एक एज असेल ज्यास 1 डील आहे आणि हे वेट 0 1 आहे आणि नंतर आपल्याकडे 2 डीले आहे येथे वेट सह एक एजआहे येथून एज आहे वेट देखील 0 15 तर त्याप्रकारे आपल्याकडे z आहे पुन्हा x वरून २ सह आमची एज 2 3 आहे आणि c वरुन आपल्याकडे एक एज 0 1 आहे आणि येथे आपल्याकडे 2 च्या डीले सह गेट w आहे हे 0 25 आहे हे 0 2 आहे आणि शेवटी f वर आउटपुट नाही डीले हा परस्पर संबंध 0 तर आपल्या दिलेल्या गेट लेव्हल यादीचे हे आपले डिरेक्टड अॅसायक्लिक ग्राफ आहे तर दिलेल्या गेट लेव्हल सूची मधून आणि आगमनाच्या वेळापासून आपण यासारखे एक ग्राफ तयार करा आता आपले स्टॅटिक टाईम अनालयसिस या ग्राफ प्रतिनिधित्वावर कार्य करेल तर पुढे पाहूया मी काढलेला हाच ग्राफ दाखवत आहोत आपण प्रथम हा ग्राफ बनवतो आता या आलेखच्या संदर्भात आपण कधी कधी गणना करतो पहिली गोष्ट म्हणजे वास्तविक अररिवाल टाईम एक नोड प्रत्यक्ष अररिवाल टाईम या प्रत्यक्षात मालकीचे v कॅपिटल V मालकीचे हे चिन्ह योग्य येत नाही आहे तर दिलेल्या नोड छोट्या v च्या अररिवाल टाईम जी सेट V शी संबंधित आहे जी v ची वास्तविक अररिवाल टाईम दर्शविली जाते हे क्लॉक सायकल च्या प्रारंभापासून मोजण्यासाठी त्यावेळेस नवीनतम ट्रान्सिशन कालावधी म्हणून परिभाषित केले जाते म्हणूनच एएटी संमेलनाची बाब म्हणून नोड विरुद्ध आउटपुट बाजूला अररिवाल टाईम नोंदवेल आपण जसे या उदाहरणाकडे पहाल तसे हे उदाहरण पुन्हा पहा तर असे म्हणूया की यासारखे काहीही नाही ही एक डमी नोड आहे तर मी असे गृहीत धरतो की अररिवाल टाईम 0 आहे मी असे दर्शवित आहे a ट्रान्सिशन 0 वेळा होते b 0 वेळी होते आणि c 0 6 वेळी होते हे आधीपासून येथे आहे चला इतरांकडे पाहू x साठी x चे डीले 1 आहे आणि इनपुट b चे डीले जे 0 आहे 1 तर 1 1 नंतर फक्त 1 अधिक 0 1 असेल तर x चे आऊटपुट मिळेल तर मी हे 1 1 लेबल केले आहे आता मी एकदा लेव्हलड 1 1 या आपण या y पाहू तर तेथे दोन पाथ आहेत आपण दोन्ही पथाचा विचार केला पाहिजे पहिल्या पथा ते 2 अधिक 0 15 असतील आणि या पाथसह ते 1 1 अधिक 0 1 अधिक 2 असतील याचा अर्थ असा की हा मोठा आहे आपण मोठी संख्या 3 2 नोंदवाल त्याचप्रमाणे z मध्ये 2 पथ आहेत एक 0 6 अधिक 0 1 अधिक 2 2 7 दुसरी बाजू 1 अधिक 1 0 3 2 म्हणजे 3 4 मोठे आहे त्यास रेकॉर्ड करा येथे या पुन्हा 2 पाथ आहेत 3 2 अधिक 0 2 अधिक 2 किंवा 3 4 अधिक 0 25 अधिक 2 हे मोठे आहे ते 5 65 असेल आणि आऊटपुटच्या शेवटी अधिक 0 2 ते 5 म्हणून मी दर्शविलेल्या सर्व गोष्टी हिरव्या रंगात आपल्याला गेट वरील डीले आणि वायर डीले गृहीत धरून प्रत्येक नोडवर सिग्नल ट्रान्सिशन चा वास्तविक आगमन होत आहे हे सर्किट च्या उजवीकडे असलेल्या एका पास द्वारे केले जाऊ शकते तर या प्रक्रियेची जटिलता व्हर्टिसिस संख्येपेक्षा व्हर्टिसिस संख्येसह एज संख्या असेल हे मोठ्या सर्किट्स साठी देखील केले जाऊ शकते तर या आकृतीमध्ये आपण काय केले हे नक्की दर्शविले आहे म्हणून मी म्हटल्या प्रमाणे येथे या आकृती मध्ये निळ्या रंगात दर्शविल्या गेलेल्या सर्व वास्तविक वेळेची व्हॅल्यूज व्हर्टिसिसच्या संख्येसह आणि एज च्या क्रमाने मोजली जाऊ शकतात कारण आपल्याला प्रत्येक व्हर्टिसिस एकदाच भेट द्याव्या लागतात आपल्याला प्रत्येक एज वरुन जावे लागते या प्रक्रियेत एकदा आपल्याला प्रथम टोपोलॉजिकल सॉर्टिंग असे काहीतरी करावे लागेल तर डावीकडून उजवीकडे आपण ओलांडले पाहिजे या लिनिअर टाईमच्या कॉम्प्लेक्सिटी मुळे कोट्यवधी गेट्सचा समावेश असलेल्या मोठ्या सर्किट साठी स्टॅटिक टाईम अनालयसिस बरेच सहज वापरले जाऊ शकते तर टाईम डीले च्या अगदी द्रुत अंदाजासाठी हे एक आकर्षक साधन बनले आहे आणि म्हणूनच मी वेळेचे उल्लंघन म्हणू शकतो एकदा आपण हे केल्यावर परत एकदा परत जाऊ तर हे ही वास्तविक अररिवाल टाईमची औपचारिक व्याख्या अशी आहे म्हणून नोड v साठी त्यापैकी आपण त्या नोड च्या प्रत्यक्ष अररिवाल टाईमचा विचार केला आहे तसेच वायर डीले आपण अचूक केला आहे त्यापेक्षा जास्तीत जास्त घेतो त्या मार्गाने आपण एएटीची गणना करतो आता आवश्यक आगमनाची वेळ वेगळी आहे हे पुन्हा आवश्यक असावे आवश्यक अररिवाल टाईमचा अर्थ असा की वापरकर्त्याने माझ्या आउटपुट चा आवश्यक अररिवाल टाईम निर्दिष्ट केली आहे मला पाहिजे असलेला किमान डीले मला हवा आहे तर त्या मूल्यापासून मी ट्रेस वापरू शकतो आणि इतर नोड्ससाठी आवश्यक अररिवाल साठी किती वेळ लागेल ते आपण काढू शकता एएटी वास्तविक आगमनाच्या वेळेची गणना करण्यासारखेच आपण असे गृहित धरले की इनपुट ट्रान्झिशन चालू आहेत आणि तिथून आपण अन्य नोड मधील ट्रान्सिशन शोधत आहोत परंतु आवश्यक टाईम साठी आपण उलट मार्गाने करत आहोत आऊटपुटच्या बाजूने आपण असे म्हणत आहोत की 5 च्या टाइम युनिटमध्ये मला आउटपुट स्थिर हवे आहे म्हणूनच मागील टप्प्यात जेव्हा ते स्थिर असले पाहिजे तसे आरएटी आहे तर आरएटी आपण निर्दिष्ट केलेल्या नोडवर नवीनतम ट्रान्सिशन होण्याची वेळ म्हणून परिभाषित करते दिलेल्या क्लॉक सायकल मध्ये सर्किट चालविण्यासाठी ही एक आवश्यक डेड लाइन आहे आता येथे एक गोष्ट जी आपण एएटीची गणना करत आहोत तर आपण काय करीत आहोत प्रत्येक व्हर्टेक्स V साठी आपण इनपुट फॅन इन्स पहात आहोत असे म्हणा u u1 u2 u3 म्हणा तर आपण येथे एएटी मूल्ये पहा आणि डीले तसेच हे आपण जास्तीत जास्त घेता आपण जास्तीत जास्त घेता परंतु जेव्हा आपण आवश्यक आगमनाची वेळ मोजता तेव्हा आपण उलट मार्गाने करतो प्रत्येक व्हर्टेक्स V कडे आपण पाहत आहोत जर फॅन आउट कनेक्शन असेल तर तर तेथे एक 3 फॅन आउट आहे त्याला फक्त u1 u2 आणि u3 म्हणा आता याप्रमाणेच आपण या नोड्ससाठी लागणाऱ्या अररिवाल टाईम काय आहे हे पहा या ओळींचे डीले वजाबाकी या गेटचा डील तर रॅट मूल्य काय मिळेल यापैकी किमान असेल म्हणून आवश्यक आगमनाच्या वेळेची गणना करण्यासाठी आपल्याला किमान गणना करणे आवश्यक आहे कारण सर्वात आधी आपण त्याद्वारे V तयार करणे आवश्यक आहे परंतु यासाठी आपण जास्तीत जास्त डीले चा अंदाज लावत आहात आपल्याला जास्तीत जास्त बरोबर घेणे आवश्यक आहे तर पुन्हा व्याख्या पाहिल्यास मी एटी वर अपस्ट्रीम इनपुट मधून एकाधिक मार्गांद्वारे निर्धारित केलेल्या आत्ताच काय पाहू शकतो याचा अर्थ असा आहे जो फॅन इनवर येत आहे परंतु फॅन आउट च्या बाजूला असलेल्या अनेक मार्गांवरून आरएटी निश्चित केले जाते याला डाउनस्ट्रीम म्हणतात तर रॅटसाठीचे अभिव्यक्ती हे असे आहे आउटपुट नोडचे आरएटी मूल्य नोड च्या डीले पासून वजा करते आणि आपण त्यापेक्षा कमीत कमी राईट घ्या चला आपण हे कार्य करण्यासाठी देखील तेच उदाहरण घेऊ तर आपण असे गृहीत धरतो की अंतिम नोड मध्ये आपल्याला दिलेली आरएटी मूल्य 5 5 आहे तर मी या चित्रात गृहित धरत आहे त्याकडे येऊ मी गृहित धरत आहे की आरएटी मूल्य 5 म्हणून लाल मध्ये आपण आरएटी चिन्हांकित करीत आहोत आवश्यक अररिवाल टाईम तर मग इतर नोड्सचे आरएटी मूल्य कसे काढता येईल ते पाहू जेव्हा आपण येथे येता तेव्हा मी येथून काय करीत आहे हे आपण पाहतो की या नोडचे वेट 0 2 आहे तर आउटपुट मधील हे सिग्नल 5 3 ला तयार असले पाहिजे आत्ताच येथून येताना आपण पहाल तर आउटपुट वर ते 5 3 होते गेटचे डीले 2 होते तर ते 5 पॉईंट आहे ते 3 3 आणि 0 तर येथे ते 1 10 यावे त्याचप्रमाणे येथे 5 3 वजा 2 म्हणजे 3 3 वजा 0 05 तर येथे ते 3 05 असेल तर अशाप्रकारे आपण गणना करत रहा तर येथून तुम्ही येथे वजा 1 3 3 आणि हा 1 आला तर ते 2 होईल परंतु अजून एक मार्ग आहे तर तुम्ही दोन्ही पथाची मोजणी करा जी एक लहान आहे तर तुम्ही असे गणित करा तर ते 1 1 वजा 2 असेल ते 2 0 0 वजा 0 1 पॉईंट वजा 2 असेल ते 1 1 वजा 1 ते 1 असेल आणि ही बाजू 5 05 वजा 2 असेल ते 0 05 वजा 0 0 असेल ते 0 75 असेल हे लहान आहे तर येथे मूल्य 0 75 असेल जे हे लहान असेल त्याचप्रमाणे आपण पुढे जाल 3 2 वजा 2 वजा 0 95 होईल तसेच हे वजा 0 आपणास येथे एक मूल्य 0 7575 वजा 1 वजा 0 0 नकारात्मक होत आहे आणि ते 0 होईल आणि शेवटी या डमी नोडवर 0 35 आहे हे आवश्यक अररिवाल टाईमचे योग्य आहेत तर आता आपण नमूद केले आहे की आपण रॅट रॅट वजा एएटी वरून एएटी वजा करून स्लॅकचा अंदाज लावू शकतो तर मी हे स्लॅक कॉम्प्युटेशन दाखवित आहे आता स्लाइडवर परत येत असताना व्हर्टिसिस असलेल्या व्हर्टिसिस असलेल्या प्रत्येक व्हर्टिसिस v साठी आवश्यक ते आगमन आवश्यक वेळ आहे तर प्रत्येक नोड साठी आपण स्लॅकमधील फरक मोजतो तर स्लॅक पॉसिटीव्ह असू शकते स्लॅक नकारात्मक असू शकते स्लॅक पॉझिटिव्ह म्हणजे सर्व ठीक आहे आपण मर्यादेचा उल्लंघन करीत नाही परंतु जर ती नकारात्मक असेल तर याचा अर्थ असा की समस्या आहे तर स्लॅक असलेले सर्व पथ ते क्रिटिकल पथ म्हणून संदर्भित आहेत कारण हेक्रिटिकल पथआहेत आपण त्याकडे अगदी काळजीपूर्वक पाहिले पाहिजे आणि त्यास समायोजित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरुन क्लाऊड पुन्हा 0 किंवा पॉसिटीव्ह होईल तर ज्या कुठल्याही पथवर नकारात्मक गती होत आहे कोणता पथ क्रिटिकल आहे हे ओळखण्याचा हा आपला पथआहे आपण कोट्यावधी पथ असू शकतात हे पाहता हे माझे क्रिटिकल पथ आहेत हे डिझाइन र सांगू शकत नाही हे शक्य नाही तर स्टॅटिक टाईमिंग अनालयसिस आपल्याला कोणते पथ महत्वपूर्ण आहेत आणि कोणते योग्य नाहीत हे सांगण्याचा मार्ग देईल तर हा आकृती प्रत्यक्षात सारांशित करते म्हणून मी नेमके काय केले या आकृतीमध्ये निळ्या रंगात मी वास्तविक अररिवाल टाईम दर्शवित आहे या तपकिरी मध्ये मी आवश्यक अररिवाल टाईम दाखवित आहे आणि लाल रंगात मी स्लॅक दाखवत आहे ही एएटी वजा ही आरएटी वजा एएटी तर आपण पहाल की 2 आणि a आणि c व्यतिरिक्त इतर सर्व नोड्समध्ये नकारात्मक स्लॅक आहेत तर मला माझ्या सर्किट मध्ये काही बदल करावे लागतील जेणेकरून हे नकारात्मक स्लॅक पुन्हा पॉसिटीव्ह होतील हे आपल्याला पाहिजे आहे परंतु माझे स्टॅटिक टायमिंग चे विश्लेषण मला या दंडा प्रमाणे एक निकाल देते म्हणूनच तुम्ही सध्या करत असलेला सराव म्हणजे केवळ सिग्नल ट्रान्झिशन आणि डीले च नाही तर आपण स्वतंत्रपणे वाढ वेळ आणि गती कमी होण्यास डीले शोधतो कारण शेवटच्या व्याख्यानमालेत मी नुकताच उल्लेख केलेला पाहतो जेव्हा जेव्हा गेटच्या आऊटपुटमध्ये सिग्नल ट्रान्सिशन होते तेव्हा प्रत्यक्षात ते लोड क्षमता चालविते तर ते एकतर नेटवर्कच्या पुल द्वारे चार्ज होत आहे किंवा पुल डाउन नेटवर्क मधून डिस्चार्ज होत आहे आता पुल अप आणि पुल डाउन नेटवर्कचे रेसिस्टन्सस भिन्न असू शकतात ज्याचा अर्थ भिन्न राइस टाईम आणि स्पीड टाईम म्हणून जेव्हा सिग्नल 0 ते 1 पर्यंत जात आहे आणि 1 ते 0 पर्यंत जात आहे तेव्हा डीले समान असणे आवश्यक नाही ते देखील भिन्न असू शकतात म्हणूनच आपण म्हणू शकता की अधिक डीले म्हणजे डीले चे विश्लेषण केल्याने वेगवेगळ्या सिग्नल ट्रान्सिशन स स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे कारण गेट्स ज्या प्रकारे तयार केले गेले आहेत गेट्सचे मॉडेलिंग केले आहे ते डीले देखील भिन्न असू शकतात तर ही एक गोष्ट आहे जी आपण स्वतंत्रपणे डील होण्यास करण्याचा विचार केला पाहिजे आणि आपण सिग्नल इंटिग्रेटेड देखील समाविष्ट करू शकता ज्याचा आपण आत्ता विचार करीत आहोत ज्याचा अर्थ असा आहे की जर एखाद्या शेजारच्या वायरची स्थिती बदलली तर काही वायरवर जोडण्याची क्षमता असेल आणि त्या वायरला काही अतिरिक्त डीले देखील होऊ शकतात तर सहसा आपल्याला काही विंडो ठेवण्याची आवश्यकता असते ज्याचा अर्थ अति परिचित आपण कोणत्या वायर किंवा कोणत्या लाईन एकमेकांच्या जवळ आहेत याचा ट्रॅक ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर एका ओळीतील ते ट्रान्सिशन दुसर्या ओळीतील डीलवर परिणाम करू शकते ते मॉडेलिंग देखील आवश्यक आहे आणि आणखी एक पद्धत जी कधीकधी वापरली जाते ती सांख्यिकीय स्टॅटिक टाईम अनालयसिस असे म्हणतात ज्यामुळे मी वायर आणि गेटच्या डील काही मूल्ये निश्चित करीत नाही परंतु मी एक श्रेणी देत आहे मी गृहित धरत आहे हे एक यादृच्छिक चल आहे आणि संभाव्यतेच्या वितरणाद्वारे त्यांचे प्रतिनिधित्व करीत आहे तर संभाव्यत मी डील आणि या स्लॅकची गणना करीत आहे तर ती एक श्रेणी देते प्रत्यक्षात नाही मूल्य देते जे मला श्रेणी देऊ शकते तर स्टॅटिक टाईमचे विश्लेषण व्यापक पणे बोलणे हे एक उपयुक्त साधन आहे परंतु त्यास काही त्रुटींचा सामना करावा लागतो प्रथम असे आहे की आपण क्लॉक आहे असे गृहित धरले आहे आणि आपण जोड्या किंवा फ्लिप फ्लॉप च्या जोडी दरम्यान एकत्रित सर्किट ब्लॉकवर वेळेचे विश्लेषण चालवतो तर डिझाइन मध्ये क्लॉक आवश्यक असलेल्या डिझाइन मध्ये असिंक्रोनस उप प्रणाली असल्यास तर आपण त्यांना स्टेट लागू करू शकत नाही दुसरे म्हणजे आपण सर्व मार्ग समान असल्याचे विचारात घेत आहोत याचा अर्थ असा की एका मार्गावर सतत संवेदनशीलता येते आपण नंतर पहात आहोत तर आपण काय म्हणत आहात ते म्हणजे आपण सर्व मार्गांचा विचार करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि आरएटी एएटीची गणना करण्याचा प्रयत्न करीत आहोत काही अडचणींचे समाधान करीत आहोत त्यापैकी काही कल्पिता मर्यादा असू शकतात फॅंटम व्हर्च्युअल आहे असे कधीच होऊ शकत नाही आपण विचार करतो की हा मार्ग फारच लांब दिसत आहे मला अनुकूल करण्याचा प्रयत्न करूया परंतु जे घडेल ते प्रत्यक्षात सिग्नल त्या मार्गावर कधीच वाहणार नाही तर जर आपण ते पथ ओळखू शकले तर आपण त्यांना आमच्या गणनेतून सोडू शकतो तर कदाचित आपण काही प्रयत्न करीत आहोत जे प्रत्यक्षात आणण्याची गरज नाही तर अशा प्रकारच्या 2 प्रकार आहेत एखाद्याला असे फाल्स पथ म्हटले जाते जे कधीही सक्रिय होत नाहीत आणि काही पथ मल्टि सायकलपथ असू शकतात ज्याचा अर्थ असा आहे की डिझाईनर अशा हेतूने डिझाईन करा की 2 फ्लिप फ्लॉप सिग्नल ट्रान्झिशन दरम्यान 2 कालावधी दोन क्लॉक कालावधी आवश्यक नसतो यास कधीकधी मल्टि सायकलपथ म्हणतात तर आपल्या पुढच्या व्याख्यानात आपण यापैकी काही ड्रॉ बॅक आणि त्या सुधारण्यासाठी कसे पाहू या